आता स्विंग लिमिट्स चे काय होते ते पाहूया सर्वप्रथम मी येथे क्वीसेंट कॉन्टिटीस किंवा ऑपरेटिंग पॉईंट व्हॅल्यूज लिहित आहे तर हे 3 व्होल्ट आहे आणि ते 3 व्होल्ट आहे आणि येथे ऑपरेटिंग पॉईंट व्होल्टेज शून्य आहे जेव्हा vi शून्य आहे हे शून्य व्होल्टवर आहे आणि आउटपुट देखील शून्य व्होल्टवर आहे ऑपरेटिंग पॉईंटवर या कॅपेसिटर वर तीन व्होल्ट चार्ज होईल आता जेव्हा सिग्नल vi लागू केला जातो तेव्हा स्पष्टपणे तो 3 V vi होतो आणि जर तुम्ही त्या बिंदू कडे पाहिले ज्या बिंदूवर ट्रान्झिस्टर ट्रायोड रिजन मध्ये प्रवेश करतो म्हणजेच जेव्हा vi 0 17 V तेव्हा हे 3 V 0 17 V 3 17 V एवढे होते आता जेव्हा vi हे 0 17 व्होल्ट असेल तर येथे आउटपुट 0 17 4 8 V आहे जो गेन आहे जो 0 83 व्होल्ट आहे आणि येथे ड्रेन वर व्होल्टेज 3 V 0 83 V इन्क्रिमेंटल व्होल्टेज येथे आणि तेथे समान असेल कारण C2 सिग्नल फ्रिक्वेन्सी साठी शॉर्ट म्हणून कार्य करते दुसर्या शब्दांत C2 मध्ये फक्त 3 व्होल्ट धारण क्षमता आहे म्हणून येथे व्होल्टेज 3 V 0 83 V 2 17 व्होल्ट असेल आता आपण काय झाले आहे ते पहा गेट व्होल्टेज 3 17 व्होल्ट ने वाढले आहे ड्रेन व्होल्टेज 2 17 पर्यंत खाली गेले गेटच्या खाली बरोबर एक VT पर्यंत तर आता हे स्पष्टपणे ट्रायोड रिजन च्या काठावर आहे इनपुट व्होल्टेजमध्ये आणखी कोणतीही वाढ झाल्यास हे आणखी खाली जाईल आणि हे ट्रायोड रिजन मध्ये जाईल म्हणून हे लिमिट आहे इनपुटवर जेव्हा इनपुट 0 17 असेल तेव्हा ते ट्रायोड रिजन मध्ये पोहोचेल जर आउटपुट च्या दृष्टीने हवे असेल तर जेव्हा आउटपुट 0 83 व्होल्ट असेल तेव्हा ते ट्रायोड रिजन मध्ये गेले असेल आता कट ऑफ लिमिट कडे पाहू मला पुन्हा व्हॅल्यूज लिहू द्या येथे क्वीसेंट व्होल्टेज 3 व्होल्ट आहे C2 च्या इथे 3 व्होल्ट आहेत ते 3 व्होल्ट आहेत आउटपुटवर ते शून्य आहे इनपुट वर सुद्धा ते शून्य आहे ऑपरेटिंग पॉईंट किंवा क्वीसेंट स्थितीत आम्ही मूल्यांकन केले की कट ऑफ लिमिट येते जेव्हा vi हे 1 V आहे इथला क्वीसेंट करंट अर्थातच 200µA आहे आता जेव्हा इनपुट 1 V असेल तेव्हा इन्क्रिमेंटल vGS 1 V आहे म्हणून इन्क्रिमेंटल करंट gm vGS असेल जो 200 µ 1 V आहे तर एकूण ड्रेन करंट 200 µA 200 µS 1 V आहे जो नक्कीच 0 आहे म्हणून कट ऑफ च्या वेळी काय होते की ट्रान्झिस्टर कट ऑफ होतो त्याचा ड्रेन करंट 0 असतो आणि हे ओपन सर्किट सारखेच आहे आणि अर्थातच हा रेझिस्टर आम्ही त्याला ओपन सर्किट मानले कारण ते खूप मोठे आहे ते अगदी एका ओपन सर्किट सारखे नाही परंतु आम्ही त्याचे मूल्य इतके मोठे निवडले आहे की त्यामधून कोणताही करंट वाहू शकत नाही तर कट ऑफ अट अशी आहे की येथे करंट नाही आणि तेथे करंट नाही तर आपल्याकडे फक्त हे सर्किट आहे तर येथे हे ओपन सर्किट केलेले आहे आणि आमच्याकडे C2 आहे आणि आमच्याकडे RL आहे जो 40 KΩ 60 KΩ आणि 15 व्होल्ट आहे आणि C2 अर्थातच यात 3 V आहे त्याची ऑपरेटिंग पॉईंट व्हॅल्यू आहे कारण C2 मधील इन्क्रिमेंटल व्होल्टेज 0 आहे जेव्हा आपण असे म्हणतो की C2 हा सिग्नल साठी शॉर्ट सर्किट आहे तर याचा अर्थ असा की त्याची इन्क्रिमेंटल व्होल्टेज शून्य आहे आणि येथे जो सिग्नल आहे त्याची उपस्थिती काही फ्रिक्वेन्सी ओमेगा एवढी आहे तर C2 मध्ये आपल्याकडे कॉन्स्टंट 3 V आहे तर वास्तविक आपण कट ऑफ लिमिट चे देखील या प्रकारे मूल्यांकन करू शकता या प्रकरणात आमच्याकडे यामध्ये 3 व्होल्ट आहेत आणि एकूण 15 व्होल्ट लागू आहेत तर एकूण करंट अशा प्रकारे वाहत आहे मी याला IL म्हणतो त्यामुळे IL 15 व्होल्ट 3 व्होल्ट भागिले एकूण रेसिस्टन्स आहे जो 100 KΩ आहे जो मूलत120 μA आहे IL 100 KΩ 120 µA आता IL हा 120 µA आहे आपण याची सहज गणना करू शकता तुमच्याकडे इथे 7 2V आहे आणि आणि लोड च्या इथे 4 8 V आहे आता आउटपुट च्या बाबतीत आपल्या लिमिट वर जाऊ आम्ही काय म्हणत होतो की लिमिट V नॉट 4 8 व्होल्ट पेक्षा कमी असणे आवश्यक आहे स्लाइड टाईम पहा0529 अर्थात आपल्याला अगदी समान व्हॅल्यू पाहिजे कारण आपण ज्या स्थितीचे मूल्यांकन करत आहोत ती स्थिती आम्ही फक्त असे गृहित धरले की कॅपेसिटर मध्ये कॉन्स्टंट व्होल्टेज आहे आणि हे एक ओपन सर्किट आहे कारण ट्रान्झिस्टर इतके स्पष्टपणे कट ऑफ आहे की आपल्याला समान लिमिट मिळेल तर ट्रान्झिस्टर कट ऑफ केल्या केल्या आउटपुट 4 8 व्होल्ट होते आणि हे देखील मनोरंजक आहे की हे मूल्य 15 7 2 आहे जे 7 8 व्होल्ट आहे आणि त्याच गोष्टीची गणना करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे की क्वीसेंट ड्रेन व्होल्टेज जे 3 V आहे ते तिथे मिळवणे आणि इन्क्रिमेंटल ड्रेन व्होल्टेज जे gm RD ║ RL 1 V आहे दुसऱ्या शब्दांत 3 व्होल्ट 4 8 व्होल्ट जे 7 8 होते तर जेव्हा ट्रांझिस्टर नुकताच कट ऑफ होतो तेव्हा हा बिंदू 7 8 व्होल्ट पर्यंत पोहोचतो आता हे लक्षात प्रत्यक्षात जोरदार महत्त्वाचे आहे कधीकधी विद्यार्थी असे गृहीत धरतात की ट्रान्झिस्टर कट ऑफ आहे म्हणून आणि येथे कोणतेही करंट नाही त्यामुळे 60 KΩ रेझिस्टरमध्ये करंट नाही तर याचा अर्थ असा आहे की हे V VDDपर्यंत पोहोचले परंतु ते योग्य नाही काय होते की हे व्होल्टेज वाढते आहे आणि यामधील करंट घटतो आणि आणि यामधील करंट वाढतो तर जेव्हा हे 3 व्होल्ट्स आहे येथे 200 µA आहे आणि तेथे 200 µA आहे आणि त्या मार्गाने काही करंट जात नाही म्हणजे क्वीसेंट स्थिती आहे हे व्होल्टेज 3 व्होल्ट च्या वर जात असताना सहजिकच रेझिस्टर च्या भोवतालचे व्होल्टेज कमी होते आणि येथे करंट कमी होतो आणि हे व्होल्टेज देखील वाढते म्हणून येथे करंट वाढतो म्हणून या करंट चा एक भाग देखील त्या मार्गाने जातो आणि ड्रेन करंट आणखी कमी होतो आणि कट ऑफ होतो तो बिंदू जिथे हा सर्व करंट त्यामध्ये वाहतो आणि तो करंट हा शून्य होत नाही जोपर्यंत हा लोड रेसिस्टन्स ओपन सर्किट असतो हे इन्फिनिटी आहे तर जर हे 40 किलो ओहम तिथे नसते जर ते ओपन सर्किट असते तर जेव्हा ट्रान्झिस्टर कट ऑफ होतो तेव्हा हे व्होल्टेज बारा व्होल्ट पर्यंत पोहोचते परंतु आपल्याकडे लोड रेसिस्टन्स असल्यामुळे हे VDD पर्यंत पोहोचत नाही ही एक लक्षात ठेवण्यासारखी महत्त्वाची गोष्ट आहे हे देखील आपल्याला दर्शविते की आमची सर्व गणना एकमेकांशी सुसंगत आहे आम्ही ऑपरेटिंग पॉईंटमध्ये इन्क्रिमेंट जोडतो किंवा आपण कल्पना करू शकता की कट ऑफ असल्यास येथे कोणताही करंट नाही आणि करंट त्या मार्गाने वाहतो म्हणून वेगळ्या टोपोलॉजी जी ड्रेन फीडबॅकसह कॉमन सोर्स एम्पलीफायर साठी स्विंग लिमिट कॅल्क्युलेशन चा हा सारांश आहे स्विंग लिमिट्स अचूक बायसिंग सर्किट आणि VDS0 आणि VGS0 च्या क्वीसेंट किमती वर अवलंबून असते आता या स्पष्टीकरणासह आपण कोणत्याही सर्किटसाठी स्विंग लिमिट्स मोजण्यास सक्षम असले पाहिजे प्रक्रिया नेहमी एकसारखीच असते आपल्याला आपल्या तुलनेत एकूण VDS किंवा VGS किंवा VD आणि VG जे अधिक सोयीचे आहे ते सापडते आणि IDसुद्धा आपण एकूण कॉन्टिटीस कसे प्राप्त करता आपण ऑपरेटिंग पॉईंट कॉन्टिटीस इन्क्रिमेंटल कॉन्टिटीस सोबत जोडता इन्क्रिमेंटल कॉन्टिटीस स्मॉल सिग्नल इन्क्रिमेंटल एनालिसिस कडून प्राप्त केली जातात जी लिनियर असते आणि एकदा आपल्याकडे सर्व गोष्टी लागू झाल्यानंतर आपण लिमिट लागू करता VGSपेक्षा VDS जास्त असणे आवश्यक आहे VGS VT आणि ID शून्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे आणि आपल्याला सिग्नल साठी दोन लिमिट मिळतील तर हा सारांश आहे एकूण कॉन्टिटीस चे मूल्यांकन करा आणि एकूण कॉन्टिटीस म्हणजे ऑपरेटिंग पॉईंट कॉन्टिटीस आणि इन्क्रिमेंटल कॉन्टिटीस ची बेरीज आणि हा भाग स्मॉल सिग्नल सर्किट मधून आला आहे आणि नंतर ट्रायोड लागू करा आणि लिमिट कट ऑफ टाका आणि सामान्यत इनपुट व्होल्टेज किंवा आपल्याला पाहिजे असलेल्या आउटपुट व्होल्टेजच्या बाबतीत याचे मूल्यांकन करा सर्किट एनालिसिस करून एकदा तुम्ही लिमिटचे मूल्यांकन केल्यास तुम्ही सर्किटमधील इतर व्होल्टेज किंवा करंटचे काय होते ते सांगण्यास सक्षम असावे आणि त्या लिमिट समाविष्ट केल्या पाहिजेत कारण त्या पुन्हा नेहमीच्या इन्क्रिमेंटल एनालिसिस मधून येतात आता नंतर आपण एकापेक्षा अधिक ट्रान्झिस्टर सह सर्किटमध्ये जातील आता आपण पुन्हा जे करता तेच करत आहात परंतु आपण एका वेळी एक असे ट्रांझिस्टरची ट्रायोड किंवा कट ऑफ लिमिट मोजणी करता तर आता आपल्यास कारण काही ट्रान्झिस्टर M1 या लिमिट मध्ये असल्याचे समजते समजू की वरची लिमिट 12 V आहे आणि खालची लिमिट 1 5 V आहे आणि M2 वरची लिमिट 1 V असेल तर खालची लिमिट होईल 0 17 V तर तुम्ही ते प्रत्येक ट्रान्झिस्टर साठी करता तेथे 100 ट्रान्झिस्टर असू शकतात तुम्ही ते प्रत्येकासाठी साठी करता असे आणि मग आपण काय करता सर्वात वाईट केस की वरच्या लिमिट मधील सर्वात कमी आणि खालच्या लिमिट मधील सर्वात जास्त किंमत घ्या आणि या विशिष्ट प्रकरणात अर्थात हे vi 0 5 V पर्यंत मर्यादित असावे कारण अन्यथा M1 ट्रायोड रिजन मध्ये जाणार आहे किंवा M1 इच्छित रिजन बाहेर जाईल आणि ते 0 7 व्होल्टपेक्षा जास्त असावे अन्यथा M2 नको असलेल्या रिजन मध्ये जाईल तर आपण ट्रान्झिस्टर द्वारे लागू केलेल्या सर्व लिमिट मधून सर्वात वाईट केस लिमिट घेता जेणेकरून आपण एकापेक्षा अधिक ट्रान्झिस्टर साठी याची गणना कराल आम्ही त्या प्रकारच्या बर्याच सर्किट्स विषयी चर्चा केलेली नाही जरी आपणास एकापेक्षा अधिक ट्रान्झिस्टर सह एक सर्किट आढळले तरीही आपण तशाच पद्धतीचा वापर करण्यास सक्षम आहात